स्मिथ ट्रिगर नमस्कार आपण पाहिलं की एखाद्या साईंन वेव्ह किंवा ट्राईनगुलर वेव्ह ला स्क्वेअर वेव्ह मध्ये कसे रूपांतरित करायचं त्याचबरोबर आपण हे ही पाहिले की ती वेव्ह काऊंटरच्या इनपुटला तसेच क्लॉक इनपुटला कशी जोडायची आणि त्याचा उपयोग करून फ्रिक्वेन्सी कशी मोजायची ते आपण पाहिले विशेषतः आपण हे पाहिले की जर इनपुट सिग्नल नोईझीं असेल तशी समस्या निर्माण होते असेल तर ती समस्या दूर करण्यासाठी स्मिथ ट्रिगर चा उपयोग कसा करायचा आधीच्या वर्गात आपण स्मिथ ट्रिगर चे कार्य कसे चालते स्मिथ ट्रिगर कसा काम करतो याचा अभ्यास केला आपण त्याचे सर्किट मात्र पाहिले नाही किंवा स्मिथ ट्रिगर कसा बनवला जातो हे आपण पाहिले नाही तर आपण आजच्या वर्गात त्याबद्दल बोलू या चालेल

आजचा आपला विषय आहे स्मिथ ट्रिगर चे सर्किट एका अतिरिक्त विडिओ मध्ये तुम्ही हे पहिले आहे खरंतर आपण ओपॅम्प चा अभ्यास करताना हे शिकलो आहोत मी हे दाखवलेले आहे की स्मिथ ट्रिगर हा चुकीच्या पद्धतीने जोडलेला इंवरटिंग अथवा नॉन इन्व्हर्टिन ऍम्प्लिफायर आहे ठीक आहे तर आता आपल्याला समजलं आहे की आता आधी आपण इंवरटिंग अथवा नॉन इन्व्हर्टिन ऍम्प्लिफायर काढू तर मी आता ओपॅम्प चा अधिक वजा चिन्ह काढते तुम्ही इथे इनपुट देऊ शकता निगेटिव बाजूला आपण एक फीडबॅक देऊ हे असे निगेटिव्ह इनपुट Vo आहे त्याला आपण R 2 R 1 असे म्हणून जे आपण ग्राऊंडला जोडलेले आहे याचा अर्थ काय हे एक नॉन इन्वर्तींग ऍम्प्लिफायर आहे नॉन इन्वर्तींग अंपलिफायर बरोबर आता मी यासोबतच एक इन्वर्तींग ऍम्प्लिफायर काढते तर हा आहे फीडबॅक चा रजिस्टरस त्याला R 1 R 2 असे म्हणू इथे इनपुट घेते हा आहे इनपुट इनपुट प्रमाणे इथे आउटपुट आहे ते काय आहे हे आहे इन्वर्तींग ऍम्प्लिफायर हे एक बरोबर सर्किट आहे आता येथे मी चुकीच्या पद्धतीने जोडलेले विरुद्ध पद्धतीने जोडलेले ऍम्प्लिफायर घेते हे मी काय करत आहे मी साधेपणाने इथे वजा आणि अधिक चिन्ह काढते ठीक आहे तर इथे मी वजा करते आणि याला अधिक करते तर इथे आपल्याकडे फार काळ नॉन इन्व्हर्टिन ऍम्प्लिफायर आहे आपण तर याच तपशीलवार विश्लेषण केलं आहे आपल्याला इथे नॉन इन्व्हर्टिन ऍम्प्लिफायर राहणार नाही आउटपुट जास्त वेळ इनपुटवर अवलंबून राहणार नाही आताया सर्किटमध्ये आपल्याला आउटपुट च्या अधिक V किंवा वजा V अशा दोन स्थिर किमती मिळतात ह्यात दोन फक्त आउटपुट च्या छान स्थिर किमती आहेत यापेक्षा कोणतीही वेगळी किंमत आउटपुट दाखवत नाही वजा आणि अधिक V यामधली इतर कोणतीही किंमत आउटपुट दाखवू शकत नाही तर हे काही ऍम्प्लिफायर नाही परंतु हे स्मिथ ट्रिगर आहे ठीक त्याप्रमाणेच इथे आपल्याला उलट्या पद्धतीने जोडता येईल आपण इथे वजा चे अधिक असे करूया त्यामुळे आपल्याला नॉन इन्व्हर्टिन ऍम्प्लिफायर जास्त काळ राहणार नाही आणि हे एक स्मिथ ट्रिगर बनेल इथे आपल्याला आऊटपुट शक्य असलेल्या फक्त दोन किमती देणार दोन शक्य असलेल्या किमती अधिक V सप्लाय आणि वजा V सप्लाय ठीक तर ह्या दोन्हींचा विचार करा दोन्ही प्रकारच्या स्मिथ ट्रिगरचा ते दोन्ही स्मिथ ट्रिगर चे काम करतात त्यात एक थोडासा फरक आहे आपण लवकरच अभ्यास करणार आहोत या दोन्हींसाठी Vo फक्त दोन किमती घेऊ शकते दोन स्थिर किमती आहेत अधिक V सप्लाय किंवा वजा V सप्लाय ठीक आहे तर आता मी तुम्हाला विनंती करेल मागे दिलेल्या व्हिडिओ मध्ये आपण आलेखचा उपयोग करून सविस्तर विश्लेषण केले आहे मला असे म्हणायचे आहे की आपण ओपॅम्प च्या स्थिर वैशिष्ट्यांचा म्हणजे स्टॅटिक कॅरेक्टरस्टिक च्या मदतीने आउटपुट समजून घेतले आहे आउटपुट वोल्टेज काय असायला हवे तुम्ही मागे जाऊन परत तो व्हिडिओ नक्कीच पाहू शकता जो तुम्हाला फायदेशीर ठरेल असे मला वाटते ठीक आहे परत मला थोडक्यात असेही म्हणायचे आहे की मी तुम्हाला इथे एक माहिती देते ह्या असे समजा की इथे एक सर्किट आहे अश्याप्रकारे आपण विशेषण करूमला असे समजून चालायचे आहे की आउटपुट फक्त अधिक V किंवा वजा V अशा दोनच संख्या असतील निदान तितक्या वेळेसाठी माझा तसा समज आहे समजा Vo V थोडासा वेळ तरआताह्या वेळी मी काय लिहू V सप्लाय अधिक आहे तर ह्या बिंदूजवळ व्होल्टेज किती घ्याव पोटेनशील डिवायडर potential devider च्या नियमानुसार ह्या शाखेतून करंट विद्युतप्रवाह जात नाही तो शुन्य आहे आणि म्हणूनच इथे व्होल्टेज 0 राहीलतर Vsupply R1R1R2 तर ह्या बिंदूजवळ असे व्होल्टेज आहे आता मी इथे काही इनपुट देणार जे नंतर बदलता येईल असे म्हणू की इनपुट बदलणारे आहे आता जर इनपुट 0 व्होल्ट असेल जर विद्युतप्रवाह I हा इनपुट ला 0 करत असेल तर आउटपुट काय असेल समजा व्होल्टेज 0 व्होल्ट आहे अधिक आहेहे ही अधिक आहे तर हे पण अधिक होईल जर R1R2 असेल तर हे ही अधिक आहे तर हे अधिक हे अधिक आणि हे ही अधिक असणार तरहा बिंदू ह्या बिंदूप्रमाणे अधिक असेल आता जर हा 0 असेल अधिक असेल म्हणजे Vp हे VN पेक्षा जास्त असेलतर आउटपुट अधिक V दिलेले असेल तर हे अधिक सप्लाय राहील मी जर ह्याला 0 केलं किंवा शून्यापेक्षा कमी केलंठीक आता मी जे बोलले ते आधी इथे लिहून घेऊ मी असे म्हणत आहे की इनपुट 0 व्होल्ट आहे म्हणजे V0 हे Vसप्लाय इतके आहे आता जर मी इनपुट हे शून्य इतके किंवा शून्यापेक्ष्या कमी घेतले तर हे वजा होईल आणि हे अधिक आहे तर Vp जास्त असेल आणि Vp जास्त असल्यास आउटपुट काय असेल आउटपुट अधिक राहणार ठीक तर आता मी लिहिले की इनपुट 0 किंवा त्यापेक्षा कमी आहे हे असे दर्शविते की आउटपुट ही V सप्लाय इतके असेल आता मी इनपुट ला थोडे अधिक केले अगदी थोडे अजून अधिक तर आउटपुट काय होईल हे अधिक असेल परंतु थोडे अधिक आणी त्यामुळे अजूनही आउटपुट अधिक राहील जोपर्यंत ते अधिक राहणार तोपर्यंत आउटपुट अधिक राहील बरोबर तरइनपुट अधिक केले तर आउटपुट V होते बदलत नाहीआता समजा मी इनपुट ला जास्तच अधिक केले तर मात्र ते अवलंबून राहील इनपुट हे सध्याच्या व्होल्टेज Vp पेक्षा जास्त आहे की नाही त्यावर जर इनपुट Vp पेक्षा कमी असेल तर आउटपुट अधिक राहील परंतु जर मी इनपुट ला जास्त प्रमाणात अधिक करत राहिले तर VN ची एखादी किंमत Vp पेक्षा अधिक होईल आणि लगेच आउटपुट निगेटिव्ह होईल आता मी आपल्याला विचारतो की पुढची काय किंमत असेल आता इथे आउटपुट निगेटिव्ह होईल का तर प्रश्न असा पडतो की कोणत्या इनपुट किंमत ला इनपुट वजा होईल आता प्रश्न आहे की असं काय उत्तर मिळेल उत्तर अगदी सोपं आहे इनपुट हे VP पेक्षा नेहमी जास्त हवे तर म्हणून उत्तर हेच आहे कि इनपुट नेहमी दिलेल्या किमतीपेक्षा जास्त हवे तर मग इनपुट काय आहे तर नियम असा सांगतो की ह्या किमतीपेक्षा जास्त आहे हा एक अधिक नंबर आहे कारण V सप्लाय आता आउटपुट अधिक आहे म्हणून इथे अधिक किंमत येईल आता इथे जर मी इनपुटला अजूनच अधिक करत गेले तर त्याचा अर्थ काय होईलVP पेक्षा VN अजून जास्त अधिक होईल त्यामुळे आउटपुट लगेच अधिक किंमत कडून वजा किमतीकडे जाईल बरोबर तर मी आहे इथेच हे थांबते केले तर ही सीमारेषा हे संक्रमण किंमत आहे आणि हीच ती किंमत आहे ज्यावेळी इनपुट हा त्याच्या अधिक किमतीकडे घसरणार आहे जाणार आहे आणि इथे आऊटपुट वजा होणार आहे तर तर मी इथे एक नियम लिहू शकते की जेव्हा इनपुट त्याच्या दिलेल्या किमतीपेक्षा जास्त असेल तेव्हा आपल्याला असे लिहिता येईल Vsupply R1R1R2 इथे आपल्याला V0 वजा मिळेल V0 हा इतका वजा होईल की अंधारासारखा काळोखी वजा निगेटिव डार्कनेसV सप्लाय होईल आणि त्यामुळे इथे मी वजा V सप्लाय असे लिहू शकतो छान आता काय घडेल मग तर तर आता ज्यावेळी इनपुट दिलेल्या किमतीपेक्षा कमी होईलघ्या किमतीचा नंतर आपल्याला आउटपुट व जमेल तर आता मी असे लिहू शकतो आता आउटपुट आहे तर आता बघूया काय घडेल यानंतर तर आता आउटपुट वजा आहे आणि तीन फूट दिलेल्या किमतीपेक्षा जास्त होत आहे तर आता आपण असे करू की हे V सप्लाय आहे आणि इथे आपल्याला वजा V सप्लाय मिळेल Vsupply R1R1R2 पोटेन्शिअल डिव्हायडर चा नियम आहे आणि त्यानंतर आपल्याला तीच किंमत इथे मिळेल हे आता वजा आहे हे वजा आहे तर आत्ता या क्षणाला आपल्याला वजा मिळेल आणि इनपुट हे अधिक आहे आता मी इनपुटला कमी करते ठीक आहे तर आता मी इनपुटला एकसारखं कमी करत आहे त्यावरून मला काय आउटपुट मिळेल आउटपुट अशाच एका क्षणाला जेव्हा इनपुट VN पेक्षा VP कमी होईल तर आता आउटपुट बदलत जाईल ठीक आहे मी इथे लिहू शकतो कि इनपुट खाली जाईल आता इनपुट किमतीने कमी होईल म्हणजे Vsupply R1R1R2 जर इनपुट कमी होत असेल आणि दिलेल्या किमतीपेक्षा कमी होईल त्यानुसार आउटपुट बदलत राहील दिलेल्या किमतीपेक्षा कमी असेल तर आउटपुट परत अधिक होईल कारण हे कमी आहे आणि आउटपुट जास्त आहे मग आउटपुट अधिक असेल परत अधिक ठीक आहे तर जा क्षणाला इनपुट त्या किमती पेक्षा कमी होईल त्यावेळी आउटपुट अधिक होईल अधिक V सप्लाय होईल ठीक आहे तर हा नियम आहे मग मी असे लिहितो की खरंतर आपण सुरुवात करू या आता Vo वजा V सप्लाय आहे ठीक आहे तर मी पुन्हा तेच प्रश्न विचारू शकतो की इनपुटची अशी कोणती किंमत आहे ज्यावेळी आउटपुट अधिक होईल इनपुटची अशी कोणती किंमत आहे जेव्हा आउटपुट अधिक असेल आणि त्याचे उत्तर असा आहे की जेव्हा या किंमतच्या खाली जाईल तेव्हा तर ही इनपुटची एक सीमारेषा आहे किंवा संक्रमण मुल्य आहे यावेळी दोन्ही VN आणि VP सारखे असतील त्यावेळी आपण इनपुटला अजून कमी करू शकतो आणि तरीही आउटपुट हे अधिक राहील तर या करिता स्मिथ ट्रिगर आहे तर इथे मी नियम लिहितो जेव्हा इनपुट कमी होईल तेव्हा आउटपुट अधिक होईल आणि जेव्हा इनपुट जास्त होईल आउटपुट वजा होईल ठीक आहे तर इथे मी काही आकृत्या काढतो वेळ विरुद्ध इनपुट अशाप्रमाणे बदलत राहणार आहे ते ट्राईनगुलर असेल किंवा साईन वेब असेल त्याची उंची सप्लाय होल्टेज V दाखवते तर आता मी याला अप्पर ट्रिगर पॉईंट असे म्हणतो त्या प्रत्यक्ष बिंदूचे नाव आहे त्याला मी बजा किंमत समजेल तर आपण त्यास सप्लाय ला R 1 बरोबर गुणाकार करायचे आहे आपण यांना एल टी पी असे म्हणू या पण आता मी या उंचीला यु टी पी असे दर्शवितो मला असे म्हणायचे आहे की उंची LTP आहे बरोबर आणि मग आउटपुट कसे असेल तुम्ही ह्या क्षणाला पाहू शकता आउटपुट माफ करा इनपुट हे अप्पर ट्रिगर पॉइंटला ओलांडून जात आहे त्यापेक्षा ते जास्त आहे म्हणून आउटपुट वजा होईल म्हणजे मला ह्या क्षणाला माहित नाही की याआधी आउटपुट काय होते परंतु आता हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की ते वजा होईल इथे वजा राहील जोपर्यंत इनपुट ह्या लोवर ट्रिगर पॉईंट पेक्षा कमी होणार नाही इथे हे यानंतर अधिक होणार आहे तर तोपर्यंत ते निगेटिव राहील निगेटिव्ह म्हणजे वजाV आणि इथे हे अधिक V होईल आणि तिथेच राहील जो पर्यंत मी ह्या हिंदू पर्यंत पोहोचत नाही जोपर्यंत ते परत निगेटिव होत नाही तर हे अशा पद्धतीने सर्किट काम करेल ह्याला मी सर्किट 1 असे दाखवतो सर्किट 1 आणि ह्या दुसऱ्याला आपण म्हणू या सर्किट 2 तर इथे मी काय केले आहे यासारखे काळजीपूर्वक बघा सर्किट एक बघा आउटपुट कमी होत आहे जेव्हा इनपुट वाढत आहे त्याच प्रमाणे इथे आउटपुट वाढत आहे जेव्हा इनपुट कमी होत आहे आउटपुट वाटते जेव्हा इनपुट कमी होते आणि आउटपुट कमी होते कमी होते जेव्हा इनपुट वाढते हे एकमेकांच्या विरुद्ध आहे इनपुट वाढेल जेव्हा आउटपुट कमी होईल बरोबर तर आपण याला इन्वर्तींग स्मिथ ट्रिगर असे म्हणू दोन वेळा इन्वर्तींग कारण जेव्हा इनपुट वाढते आउटपुट कमी होते हे झाले इन्वर्तींग स्मिथ ट्रिगरचुकीची आहे किंवा विरुद्ध पद्धतीने जोडलेले नोन इन्वर्तींग अंपलिफायर आहे तर आपण इथे असा अभ्यास केला आहे आता आपण याचे सविस्तर विश्लेषण करू या सर्किट साठी ते कसे काम करेल मी इथून लिहायला सुरुवात करतो पुन्हा एकदा मी त्याच पद्धतीने विचार करतो तर माझा दृष्टिकोन असा आहे की मी हे समजून घेतले आहे की या क्षणाला आउटपुट कोणतीही एक स्थिर अवस्था घेऊ शकते पॉझिटिव्ह V सप्लाय आणि निगेटिव्ह V सप्लाय नंतर स्पष्टीकरण देईल आता पुरती मी असे समजून चाललो आहे की आउट हे एक तर पॉझिटिव्ह V सप्लाय किंवा निगेटिव्ह V सप्लाय असेल तर आपण असे समजू या की कोणत्याही क्षणी आउटपुट बरोबर अधिक VoV सप्लाय पॉझिटिव्ह ठीक आहे तर हे पॉझिटिव्ह आणि हे आहे हे इनपुट आहे त्यांना आपण Vi असे म्हणू या आणि याला म्हणू VP आता आउटपुट पॉझिटिव आहे जर इनपुट शून्य असेल शून्य होल्ट तर हे पॉझिटिव्ह आहे तर VP काय असेल ह्या दोन्ही होल्टेजच्या सरासरीच्या काही प्रमाणात V i आणि V oतुम्हाला माहीतच आहे हे काय आहे मी इथे VP सुद्धा लिहितो Vp Vi R2V0 R1R1R2 V i आणि V o यांची मोजलेली सरासरी म्हणजे VP आता जर इनपुट शून्य असेल तर V P असेल पॉझिटिव हे आहे पॉझिटिव तर असे समजू या की हे पॉझिटिव V सप्लाय आहे मग हे ही पॉझिटिव असेलहे आहे 0हे पॉझिटिव्ह असेल अर्थातच ठीक आहे एक अर्थ असा होतो त्यापेक्षा जास्त आहे आणि जर तो जास्त असेल त्यापेक्षा तर op amp च्या स्टॅटिक कॅरेक्टर स्टिक हे पेक्षा जास्त आहे तर आउटपुट राहील राहील आता इनपुट ला मी पेक्षा जास्त करतो तर हे अधिक होईल हे अधिक आहे अर्थातच अधिक आहे आणि आऊटपुट अधिक राहील पॉझिटिव्ह राहील आता मी जर इथला पेक्षा कमी केले तर काय होईल अशी भीती वाटते परंतु हे थोड निगेटिव्ह आहे आणि बऱ्यापैकी पॉझिटिव ठीक तर इथे तुम्ही पाहू शकता थोडे निगेटिव्ह आणि पुरेसे पोसिटीव्ह तर एकत्रित हे अजूनही पोसिटीव्ह आहे तर अजुनही हे पॉझिटिव आहे म्हणून आऊटपुट पोसिटीव्ह राहील याचा अर्थ असा होतो की थोडेसे निगेटिव्ह इनपुट आउटपुट वर काहीही परिणाम करू शकत नाही म्हणून इनपुटला पुरेसे निगेटिव्ह करावे लागेल पुरेसे निगेटिव्ह जेणेकरून VP हा VNपेक्षा कमी होईल शून्य होईल तेव्हाच आउटपुट बदलू शकेल तर मी प्रश्न विचारतो कोणत्या इनपुट साठी आउटपुट वोल्टेज बदलेल बदलेल किंवा पॉझिटिव्ह होईल पॉझिटिव्ह असल्यास निगेटिव्ह होईल इथे थोडी जागा करतो तर प्रश्न असा आहे कोणत्या इनपुटला आउटपुट निगेटिव्ह होईल उत्तर काय असेल उत्तर मला पुरेसे निगेटीव्ह करायचे आहे ज्यामुळे VP हा 0 होल्ट पेक्षा कमी होईल त्यानंतर आपण आउटपुट बदलू शकू तर काय आहे ती सीमारेषा सीमारेषा अशी आहे Vp ची किंमत माफ करा इनपुट वोल्टेज Vi ची किंमत अशी हवी की Vp हा 0 होईल हीच आहे सीमारेषा तर सीमारेषा असं सांगते कीV P 0 एकदम शून्य ही सीमारेषा आहे जर तुम्ही V घेतला तर Vo काय असेल आता ह्या क्षणाला V सप्लाय आहे म्हणून मी इथे V सप्लाय लिहिले तर ही आहे सीमारेषा जर तुम्ही Vi ला कमी केले तर आउटपुट हे पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जाईल ठीक त्याच प्रमाणे आता आधीपासूनच निगेटिव्ह असेल तर काय होईल आता आपण पाहू तर आता आउटपुट आधीपासूनच निगेटिव्ह आहे आता Vo आधीच निगेटिव्ह आहे ठीक तर हा असेल वजा V सप्लाय आता मी पुन्हा प्रश्न विचारतो की आउटपुट ला पोसिटीव्ह करायचं असेल तर काय इनपुट द्यावं लागेल इथे हाच प्रश्न आहे कोणत्या इनपुट साठी आउटपुट पोसिटीव्ह होईल तर हे पोसिटीव्ह होईल जेव्हा Vp हा शून्यापेक्ष्या जास्त होईल हे आहे 0 होल्ट तर Vp शून्यापेक्ष्या जास्त असायला पाहिजे ह्याचा अर्थ Vp हा 0 व्होल्ट पेक्षा जास्त असेल हे कसे काय आहे Vp Vp म्हणजेच Vo आपल्या कडे हे ठीक आहे आता आपण त्या किमती टाकू Vi R2V0 R1R1R2 हे शून्य पेक्षा जास्त हवे ह्याचा अर्थ हे जास्त असायला पाहिजे 0 शून्य पेक्षा जास्त आता ह्या वेळी Vo Vसप्लाय तर आतापासून मी लिहू शकतो वजा V म्हणजेच R1 कडून दिलेले V हे शून्य पेक्षा जास्त आहे आणि इथे हीच तर मर्यादा आहे तर हीच सीमारेषा आहे कारण Vo हा वजा V सप्लाय च्या बरोबरीचा आहे तर आता मी लिहू शकणार Vi जास्त आहे मी त्याला ह्या बाजूला लिहीतो म्हणजे मग हा अधिक V सप्लाय होईल R1 ला R2 ने भागावे लागेल तर ही इथे आत आहे मग मिबिठे नियम लिहितो ह्या दुसऱ्या सर्किट साठी सर्किट 2 ठीक सर्किट 2 चा नियम जेव्हा इनपुट V सप्लाय पेक्षा जास्त असणार R1 वाढत जाणार R 1 R1 R2 असणार आउटपुट निगेटिव्ह होणार इथे V सप्लाय R 1R 2पेक्षा कमी आई लिहितो ह्याला अप्पर ट्रिगर पॉईंट म्हणता येईल पुन्हा जर मी इनपुट दिले प्रश्न येतो की आउटपुट के असेल ह्या सर्किट मध्ये तुम्ही पाहू शकता आउटपुट पोसिटीव्ह होईल इनपुट अप्पर ट्रिगर पॉईंट पेक्षा जास्त असेल हा तोच ट्रिगर पॉईंट आहे जिथे V सप्लाय R1 R1R2 आहे इथे कुठेतरी V सप्लाय आहे इथे खाली माझ्याकडे वजा V सप्लाय आहे आणि हा लोवर ट्रिगर पॉईंट आहे वजा V सप्लाय R1 R1R2 ठीक आता जर इनपुट ह्यापेक्षा जास्त झाले आउटपुट अधिक होईल इथे हे पोसिटीव्ह असेल मला माहित नाही अशी काय होते प्रांटूंबात पोसिटीव्ह झाले आहे आणि जोपर्यंत इनपुट ह्या किंमती पेक्षा कमी होणार नाही तोपर्यंत आउटपुट अधिक राहील तर इथे ते अधिक होईल तुम्ही बघू शकता जसे इनपुट वाढत आहे त्याप्रमाणे आउटपुट ही वाढत आहे आणि त्याच प्रमाणे जसे इनपुट कमी होईल तसे आउटपुट ही कमी होईल आहे प्रकारे इनपुट आणि आउटपुट मध्ये संबंध आहे जो आधीच्या सर्किट सारखा नाही अगदी उलट म्हणजे विरुद्ध आहे इथे इनपुट कमी झालं की आउटपुट कमी होते ह्याला आपण नो इन्व्हर्टिनग प्रकारचा स्मिथ ट्रिगर असे म्हणूया तर सर्किट 2 हा नॉन इन्व्हर्टिनग स्मिथ ट्रिगर आहे कारण इनपुट आणि आउटपुट एकमेकांना सोबत बदलत आहेत एक वाढला की दुसराही वाढतो परंतु ह्या आधीचा इन्व्हर्टिनग सारखा होता तर मला ह्या विडिओ चा समारोप करायचा आहे ह्या वर्गात आपण काय केले आपण आधी दोन ऍम्प्लिफायर चे सर्किट काढले नोन इन्वर्तींग आणि इन्वर्तींग त्यानंतर आपण अधिक वजा इन फुटला बदलले इथे आणि इथे पण आपण तर असे बघितले की हे स्मिथ ट्रिगर चे काम करते इथे आउटपुट फक्त पॉझिटिव्ह अथवा निगेटिव्ह सप्लाय असू शकते आपण इथे असा प्रश्न विचारला तीन पुढच्या कोणत्या किमतीला आउटपुट बदलेल पॉझिटिव्ह किती होईल किंवा निगेटिव्ह पॉझिटिव्ह होईल इथे आणि इथे ही तर कोणत्या इनपुट ला आऊटपुट नेगेटिव्ह चे पॉझिटिव्ह होईल आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह होईल ते शोधण्यासाठी आपण एक साधा नियम वापरला ओपॅम्प चा नियम तू नियम असे सांगतो की जेव्हा VP हा VNपेक्षा जास्त असेल त्यावेळी आउटपुट पॉझिटिव्ह होईल त्या इनपुट ची किंमत शोधण्यासाठी आपण VP ला शून्य पेक्षा जास्त केले किंवा शून्य पेक्षा कमी केले त्याचप्रमाणे आपल्याला हे ही माहित आहे की सर्किट मधील VP हे असे होल्टेज आहे जे सप्लाय होल्टेज V वर अवलंबून असते तर इंची अशी किंमत शोधायची जेणेकरून इनपुट हे VP पेक्षा कमी किंवा VP पेक्षा जास्त होईल आणि त्यामुळे आउटपुट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह होईल ठीक तर आतापर्यंत आपण हेच पाहिले आहे हीच इनपुट ची संक्रमण किंमत आहे आपण हिला अप्पर ट्रिगर पॉईंट किंवा लोवर ट्रिगर पॉईंट असे म्हणालो हो आणि आता शेवटची गोष्ट तुम्हाला माहित असल्या प्रमाणे हिस्टरेसीस बँड काय आहे हा हिस्टरेसीस बँड आपण याआधीच परिभाषित केल्याप्रमाणे हा अप्पर ट्रिगर पॉईंट आणि लोअर ट्रिगर पॉईंट यामधील फरक आहे तर या सर्किट साठी आता दोन V सप्लाय R1 R1R2 असणार त्याचबरोबर तुम्ही शोधू शकता हिस्टरीसिस बँड ह्या दुसर्या सर्किट साठी महत्त्वाचा मुद्दा इथे असा आहे की ह्या सर्किट साठी खरंतर नोन इन्वर्तींग अंपलिफायर आहे आपण त्याला स्मिथ ट्रिगरच्या इन्वर्तींग अंपलिफायर मध्ये रूपांतरित केला आहे म्हणजे जर इनपुट वाढलं तर आउटपुट कमी होईल दुसऱ्या बाजूने विचार केला तर मुळतः हे इन्वर्तींग अंपलिफायर आहे इथे आपण अधिक वजा चिन्ह बदलले आहेत हे स्मिथ ट्रिगर च्या नॉन इन्वर्तींग अंपलिफायर चे काम करेल म्हणजे इनपुट वाढल्यानंतर आऊटपुट वाढेल